सिक्युअर सिस्टम इंजिनीअरिंगच्या एनपीटीईएल अभ्यासक्रमातील या प्रात्यक्षिकेस नमस्कार आणि त्यांचे स्वागत आहे या प्रात्यक्षिकात आणि त्यानंतरच्या एका प्रोग्राममध्ये आम्ही प्रोग्राममध्ये पेलोड इंजेक्ट कसे करू शकतो आणि त्या पेलोडला एक्सिक्यूट करू शकतो हे पहात आहोत विशेषतः आम्ही पेलोड बद्दल सविस्तरपणे पहात आहोत आणि ते पेलोड कोठे आणि कसे सुधारित केले जाऊ शकते हे आम्ही पहात आहोत तर हा कोड बिट बकेट रिपॉझिटरीमध्ये आहे जसे आम्ही केलेल्या इतर सर्व व्हिडिओ सारखे तर आम्ही एनपीटेल कोड्स मॉड्यूल2 nptel codesmodule2 वर जाऊन फाईल टेस्टकोड c कडे पाहू Vim वापरुन फाईल उघडणे आपण येथे पाहू शकता हा खरोखर एक छोटा सी प्रोग्राम आहे यात दोन फंक्शन्स आहेत ज्यात प्रथम कॉपीयर फंक्शन आणि मेन फंक्शन आहे मेन फंक्शन कॉपीयर फंक्शनला विनंती बोलाविते - invoke करते आणि argv१ अर्गुमेट पास करते जे मेन च्या कमांड लाइनमधून प्राप्त होते आणि कॉपीर नंतर एक्सिक्यूट करते हे कयारक्टेर पॉइंटर एसटीआर घेते ज्यामुळे ते बफर नावाचे लोकल बफर तयार करते आणि नंतर एसटीआरसीपीवाय ला एसटीआर मधून बफरमध्ये कॉपी करण्यासाठी विनंती करते तर लक्षात घ्या की एसटीआरसीपीवाय जो पर्यंत एसटीआर मध्ये ' 0' किंवा नल क्यारकटर प्राप्त होत नाही तोपर्यंत क्यारकटर बाय क्यारकटर एसटीआर मधून बफर मध्ये कॉपी करणे एक्सिक्यूट करत राहील विशिष्ट प्रोग्राममध्ये प्रथम लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे असुरक्षितता एसटीआरसीपीवाय ऑपरेशनमुळे असुरक्षा येते म्हणून लक्षात घ्या की argv१ कोणत्याही अनियंत्रित आकाराचे असू शकते तर या विशिष्ट प्रोग्राम च्या युजरच्या नियंत्रणाखाली आहे तर हा युजर argv१ साठी कोणतीही लांबी निर्दिष्ट करू शकतो जी 100 बाइटपेक्षा जास्त असू शकते आणि जो पर्यंत 100 बाइट्समध्ये नल टर्मिनेशन क्यारकटर येत नाही तोपर्यंत एसटीआरसीपीवाय ओव्हरफ्लो बफर एक्सिक्यूट करणे सुरू ठेवेल तर आपण हे प्रथम कृतीत बघू मागील व्हिडिओमध्ये वापरलेल्या जीसीसी पर्यायांचा वापर करून आम्ही प्रथम टेस्टकोड एक्सिक्यूट करण्यायोग्य बनवितो आता आम्ही उदाहरण 5 ए च्या वैध इनपुटसह टेस्टकोड रन करू जेव्हा आपण प्रोग्राम एक्सिक्यूट होताना पाहतो आणि आपल्या स्क्रीनवर एक "पूर्ण" प्रदर्शित होतो तर येथे काय घडत आहे ते म्हणजे एसटीआर मधील स्ट्रिंग बफरमध्ये कॉपी झाली आहे कॉपियर फंक्शन नंतर रिटर्न येईल आणि "पूर्ण" प्रिंट होईल आता आम्ही इनपुटची लांबी लेन्थ length वाढवितो तेव्हा काय होते ते पहा तर आम्ही म्हणतो टेस्टकोड आणि इनपुटची वाढवलेली लांबी 100 बाइटपेक्षा खूपच मोठी आहे आणि आपण येथे जे पाहत आहोत ते म्हणजे सेगमेंटेशन फॉल्टमुळे प्रोग्राम समाप्त होतो आहे सेगमेंटेशन फॉल्टकोणत्या कारणामुळे होतो हे आम्ही आधी शोधू आणि यापूर्वी पहिल्या प्रमाणे आम्ही हे तपासण्यासाठी जीडीबी वापरू म्हणून आम्ही खालीलप्रमाणे जीडीबी रन करू आम्ही प्रोग्रामची यादी करू आणि १० व्या ओळीत ब्रेक पॉईंट ठेवू आणि मग हा कोड जीडीबी मार्गे रन करू इनपुट देखील निर्दिष्ट करु आम्ही argv१ द्वारे खूप मोठे इनपुट निर्दिष्ट करतो Argv१ ही A ची मालिका आहे जी नंतर argv१ या दुसर्या पॅरामीटर मधून मेन फंक्शन मध्ये जाते ठीक आहे तर येथे काय घडणार आहे ते म्हणजे आपण जीडीबीमधून रन होणार आहोत आणि १० व्या ओळीवर ब्रेक पॉईंट आहे तर आपण येथे ब्रेक पॉईंट हिट करू व नंतर लाइन नंबर ७ मध्ये दुसरा ब्रेक पॉईंट ठेवू तर कॉपिअर फंक्शनच्या शेवटी लाइन नंबर 7 चा समावेश आहे एसटीआरसीपीवाय चे पूर्ण एक्सिक्यूशन झाल्यावर लाइन नंबर 7 वर पोहचले आहे जेणेकरून आपण लाइन नंबर 7 खंडित करू शकू आणि एक्सिक्यूशन सुरु ठेवण्यासाठी आपण कमांड सी टाईप करू तर आता काय होते की येथे आपण एक त्रुटी पाहत असल्याचे सांगत आहोत की एसटीआर ची किमत 1414141 आहे त्रुटी म्हणजे ते मेमरी अड्रेस 0x41414141 मध्ये प्रवेश करू शकत नाही आता आम्ही थोडेसे तपशीलवार शोधू आणि प्रत्यक्षात काय घडत आहे ते पाहू शकतो तर आम्ही प्रथम पाहतो की जीडीबी इन्फो रेजीस्टर esp gdb info registers esp ने पूर्ण स्टॅक मिळेल आणि जीडीबी x 32x esp gdb x32x esp आपल्याला स्टॅकचे कंटेंट देईल तर आपण येथे काय लक्षात घेत आहात ते आहे की संपूर्ण स्टॅक 41 च्या ने भरला आहे आता ४१ हे विशेष करून अ अक्षराचे एएससीआयआय मूल्य आहे तर जे झाले आहे ते म्हणजे बफर ओव्हर फ्लो आहे आणि संपूर्ण स्टॅक ए रिटर्न अॅड्रेस मधील कंटेंटने भरलेला आहे जो स्टॅकवर अस्तित्त्वात होता तो देखील ओव्हर लिहिला आहे आणि त्यास काय बदलले आहे ती ही मूल्ये 41414141 आहेत आता एसटीआरसीपीवाय एक्सिक्यूशनच्या शेवटी जेव्हा कॉपीयर हे विशिष्ट फंक्शन रिटर्न करण्याचा प्रयत्न करते तेव्हा स्टॅकवरील अपेक्षित लोकेशनवरून रिटर्न अड्रेस घेते की जे प्राप्त होईल तेच हे मूल्य आहे आणि कॉपीर ने एक्सिक्यूट केलेल्या आरईटी इन्स्ट्रक्शन च्या दरम्यान ते ह्या लोकेशनला इन्स्ट्रक्शन पॉइन्टर बदलण्याचा प्रयत्न करते आता या स्थानावरून पुढील एक्सिक्यूशन मुळे सेगमेंटेशन फॉल्ट होईल कारण की हे एक अवैध लोकेशन आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत तेच आहे की आम्ही तोच टेस्टकोड घेऊ आणि आम्ही हे चाचणी कोड कसे शोषण करू आणि विशिष्ट पेलोड एक्सिक्यूट करण्यासाठी हा चाचणी कोड लागू करू शकतो हे पाहू तर पुढील व्हिडिओ आम्ही पाहू की केवळ प्रोग्राम क्रॅश करण्याऐवजी आम्ही आमच्या आवडीच्या एका विशिष्ट पेलोडला या प्रोग्राममधून एक्सिक्यूट करण्यास भाग पाडू धन्यवाद